तर आता आपण हे समीकरण कसे वेगळे करावे ते पाहू आणि आता ते मिळाले आहे आणि त्याचे निराकरण करू म्हणून विवेकीकरणासाठी प्रथम आपल्याकडे विवेकीकरण म्हणून पाहिले आहे की त्यामध्ये घटकांमध्ये विभाजन करणे समाविष्ट आहे तर हे घटकांमध्ये खंडित होत आहे जुना शब्द आम्ही त्यासाठी वापरला होता खंड ठीक आहे तर परंतु आम्ही त्यांना आता घटक असे म्हणत आहोत ठीक 1 डी मध्ये आम्ही त्यांना विभाग म्हणून कॉल करतो 2 डी मध्ये काय म्हणून कॉल करू आम्ही त्यांना घटक देखील म्हणतो परंतु डोमेन तोडण्याची कृती करून लहान लहान त्रिकोण किंवा चौरस बनवणे त्याला टेसेलेशन म्हणतात तर तो आणखी एक शब्द तुम्हाला ऐकू येईल तर ब्रेक अप करणे हा बोलचाल शब्दाचा एक प्रकार आहे आपल्याला साहित्यात जितके अधिक तांत्रिक शब्द दिसेल ते डोमेनचे टेस्लेशन आहे तर हे आम्ही 1 डी मध्ये आधीपासूनच काय करावे हे आम्हाला माहित आहे त्यास खंडात खंडित करा आणि दुसरा भाग म्हणजे आता या प्रकरणात बेस फंक्शन्स किंवा शेप फंक्शन्सची माहिती द्यावी लागेल जर मी येथे एक छोटा सेगमेंट घेतला तर बेस फंक्शन्सच्या बाबतीत काय करावे हे आम्हाला आधीच माहित आहे तर e हे काही घटक आहेत हे या घटकाचे दोन नोड्स येथे आहेत आणि जागतिक अज्ञात आहेत असे म्हणू आणि आपण येथे ला काय लोकल नाव देऊ तर हे अगदी असेल बरोबर आणि असेल होय हे बरोबर आहे तर येथे हा डाव्या बाजूचा संदर्भ आहे येथे उजव्या बाजूचा संदर्भ आहे म्हणून मी हे पुन्हा लिहित आहे जेणेकरून आपल्याकडे असलेल्या या अधिवेशनाची आपल्याला सवय होईल आणि हे निश्चितच जागतिक आहे तर यासह एकत्रितपणे आपण बेस फंक्शन्स बाबींविषयी चर्चा केली आहे हे वर 1 होत आणि वर 0 तर मग त्याचे रूप काय होते तर आपण हे आधीपासूनच पाहिले आहे आणि त्याचप्रमाणे हे एकत्र ठेवून मी येथे फंक्शन लिहितो हे x चे U मी यासाठी काय लिहू तर मी हे असे लिहू शकतो परंतु आता ह्याकडे थोडं दुर्लक्ष्य करा आणि डाव्या बाजूला थोडेसे लक्ष द्या काय आहे संपूर्ण डोमेन बरोबर तर हे संपूर्ण डोमेन जे अस्तित्त्वात आहे ते येथून इथपर्यंत एथ विभागातील उजवीकडील संज्ञा नॉन झेरो आहे तर मी यूसाठी सामान्य एक्सप्रेशन कसे लिहावे विद्यार्थीः गुणाकार विद्यार्थीः नाडी नाडी आपल्याला नाडीने गुणाकार करण्याची आवश्यकता नाही कारण मधे आधीपासूनच आपल्यामध्ये नाडी कल्पना आहे कारण मी परिभाषा करून मी ते 0 बाहेर केले आहे तर आधीपासून त्यांच्याकडे आत नाडी आहे आता तुम्ही मला यू फंक्शन द्यावेत अशी माझी इच्छा आहे जिथे मी x ची व्हॅल्यू ठेवतो आणि ती योग्य सेगमेंटमध्ये जाते आणि 2 शेप फंक्शन्सचे रेषीय संयोजन म्हणून बनवते तर येथे काय करणे बाकी आहे विद्यार्थीः समरण योगायोग बरोबर विद्यार्थीः नोड्स मला एकदाच नोड्स न करता एकूण घटकांची बेरीज करावी लागेल म्हणून या सारांशातील प्रत्येक संज्ञा केवळ शून्य नसलेली एक स्वतंत्र घटक आहे जी इतर घटकांमधे पोचत नाही अगदी ती पल्स बेस फंक्शनप्रमाणे आहे तर आपोआपच तुम्ही मला योग्य x ते द्या मला या अटी फक्त एकच एक्सप्रेशन आवडीचा विभागातील नॉन झेरो असेल आणि ती मला पाहिजे असलेली संज्ञा आहे जेव्हा आम्ही एखाद्या सामान्य ऑर्डर बेस फंक्शनसारख्या एखाद्या सोप्या गोष्टींसाठी हे करत असतो तेव्हा खरंच काही फरक पडत नाही परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे उच्च ऑर्डर शेप फंक्शन्स असू शकतात जिथे आपल्याला आवश्यक असलेल्या सेगमेंटसाठी आम्हाला २ नोड्स 3 नोड्स 4 नोड्स जे काही असेल तरी उच्च ऑर्डर बहुपद निर्दिष्ट करण्यासाठी आवश्यक आहे मग हे लिहिण्यासाठी येथे प्रथम एक्सप्रेशन त्रासदायक होते बेस फंक्शनमध्ये मला किती अचूकता हवी आहे यावर अवलंबून या घटकाची संख्या प्रत्येक घटकांवर आहे आता प्रत्येक घटकामध्ये ही संख्या 2 आहे परंतु ही अधिक अंमलबजावणीची किंवा कोडींगची समस्या आहे ज्यात आपल्याला अधिक कॉम्पॅक्टनेस देण्याची क्रमवारी आहे जर हे अगदी स्पष्ट नसेल तर आपण आत्तासाठी ते सोडू शकता तर हे इतके दूरपर्यंत आहे येथे असे दिसते की माझ्याकडे येथे आणखी एक विभाग आहे हे आपोआप सर्वकाही व्यवस्थित करते आता आपण हे केले आहे की आता आपण काय करावे ते पाहूया आणि आता याला घेऊन कमकुवत फॉर्ममध्ये जावे लागेल या वरील समीकरणात येथे पूर्वीचे समीकरण यू सामान्यतः हा यू योग्य होता आता मी काय करणार आहे आता मला यू चा हा प्रकार मिळाला आहे मला समजले की मी हे समीकरण बदलले तर हे करूया तर समीकरणे निर्माण करण्यासाठी मी काय लिहू शकतो तर सर्वप्रथम ही गॅलेरकिनची पद्धत आहे म्हणून आकार कार्ये आणि चाचणी कार्ये समान आहेत तर मी काय निवडले पाहिजे साठी तर लक्षात ठेवा चाचणी कार्य पूर्णपणे ज्ञात आहे किंवा त्यामध्ये काही अज्ञात आहेत आपण या समीकरणाकडे परत गेल्यास येथे आपले अज्ञात कोठे जात आहे हे या कदाचित मोठे समीकरण पाहण्याची ही आपली पायरी आहे कोणत्या अटी अज्ञात आहेत या समीकरणात काय अज्ञात आहे हे डब्ल्यू पी यू क्यू एफ आहे जे अज्ञात आहे U अज्ञात आहे जे आपल्याला सर्व काही ज्ञात आहे ते शोधायचे आहे म्हणूनच हे देखील माहित आहे की मी ते निवडत आहे मी ते गॅलेरकिनची पद्धत असलेल्या प्रत्येक बेस फंक्शन्सच्या बरोबरीने निवडले आहे तर आता येथे परत या मी म्हणून काय निवडू तर तुम्ही U पाहू शकता U मध्ये अज्ञात काय आहे U मध्ये अज्ञात भाग काय आहे हे पाहू शकता हा बरोबर हा अज्ञात आहे हा पूर्णपणे ज्ञात आहे कारण मला हे इतर नोड स्थान निर्दिष्ट करण्यासाठी मला माहित असणे आवश्यक आहे जे ज्ञात आहेत कारण मी डोमेनला ज्ञात नोड ठिकाणी तोडले आहे तर मग हे काय आहे तर प्रश्न म्हणजे मध्ये आहे चला या समीकरणाकडे परत जाऊ तर आपण येथे आपले अज्ञात बदल करीत आहात ज्यामध्ये हे समाविष्ट आहे जेथे U ला स्थानापन्न केले जात आहे तर अज्ञात आहे येथे दिसून येत आहे आणि येथे आम्ही डब्ल्यूला ज्ञात केले पाहिजे असे म्हटले आहे चाचणी घेण्यात काही अर्थ नाही अज्ञात काहीतरी तर काय असावे या समीकरणात आहे जसे तुम्ही विचारत आहात तर या ला काय होईल ही दुसरी क्रमवारी असेल मला एक वर्ग मिळेल आणि आपल्याला त्या प्रकारची गोष्ट माहित आहेत परंतु असे केल्याने काही साध्य होत नाही मग काय उरले आहे आपल्याजवळ आणि एकत्र मध्ये नाही आपण काय म्हणत आहात ते तेथेच आहे चला तर मग आपण एकाच वेळी जाऊ या तर आपण सहमत आहात की मध्ये नसावे कारण ते नंतर 2 अज्ञातचे प्रोडक्ट असेल तर तिथे नसावे मग काय शिल्लक आहे अज्ञात फंक्शन म्हणून मी हे निवडू शकतो या ठीक असल्यास काही वैचारिक समस्या आहे का तर जर तुम्ही या समीकरणाकडे परत गेला तर मी असे काहीतरी निवडल्यास काही समस्या आहे का या समीकरणात अज्ञात विविध ठिकाणी दिसतील आणि बाकी सर्व काही एकत्रिकरणाने करावे लागेल तर परंतु आपण गॅलेरकिनच्या पद्धतीत आकार आधार कार्ये आणि चाचणी कार्ये समान असल्याचे या आवडीने आपण एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे परंतु तरीही आम्हाला थोडेसे स्वातंत्र्य आहे आम्ही ची रेखीय जोड निवडतो की आम्ही निवडतो म्हणून मी ते येथे सोडतो जेव्हा आम्ही प्रत्यक्षात 1 डी समस्या घेतो तेव्हा आपल्याला दिसेल की कोणती करणे योग्य आहे ठीक आहे तर प्रश्न असा आहे की हे आपण कमकुवत e स्वरूपात मध्ये I वेळा बदलले पाहिजे आणि आपण काय म्हणत आहात हो ठीक आहे तर हे लिहू म्हणून मी केलेले सर्व पर्याय यू आणि मी डब्ल्यू म्हणून डब्ल्यू ठेवले आहे तर हे एक समीकरण आहे आणि येथे किती व्हेरिएबल्स दिसतील येथून इकडेपर्यंत या संपूर्ण विभागातील बरेच U i आहेत तेथे असंख्य आहेत सर्व तिथे आहेत ते सर्व या समीकरणात दिसतात का ते सर्व या समीकरणात दिसतात तर मी काय लिहिले आहे ते जागतिक क्रमांक आणि या गोष्टी येथे या स्थानिक क्रमांकावर आहेत परंतु स्थानिक आणि जागतिक आणि जागतिक आणि स्थानिक यांच्यात 1 ते 1 पत्रव्यवहार आहे तर आपण हे दोन्हीही शब्दांत लिहू शकतो तर आपण सहमत आहात की हे 5 व्हेरिएबल्समधील एक समीकरण आहे 5 व्हेरिएबल्स मध्ये एक रेषेचे समीकरण कारण येथे कंसातील सर्व काही आपल्याला ज्ञात आहे f तुम्हाला दिलेले आहे q तुम्हाला दिलेले आहे p तुम्हाला दिलेले आहे तुम्ही निवडा तुम्ही निवडा तर हे कदाचित गुंतागुंतीचे आणि कुरुप दिसत असेल परंतु या अंतर्गत गोष्टी मला ठाऊक आहे तर हे एकत्रीकरण करण्यास मला शिकण्याची सर्वात पहिली युक्ती कोणती आहे चतुर्भुज बरोबर तर चतुर्भुज ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे कारण मला जे काही आहे त्याचा तपशीलवार विश्लेषणात्मक एकत्रीकरण माहित असणे आवश्यक नाही मी माझ्या चतुर्भुज नियमांची क्रमवारी वाढवू शकतो आणि योग्यरित्या योग्य अचूकता मिळवू शकतो खरं तर आपल्या Ni तेथे आहे की ते जात आहेत रेषात्मक बहुपदी तर त्यांना एकत्रित केल्याने चतुष्पादांच्या नियमांसह दिले जाईल जेणेकरून पी आणि क्यू आणि एफ देखील चांगले वागले जातील तोपर्यंत अचूक उत्तरे दिली जातील तर आणखी एक सामान्य युक्ती केली गेली आहे कारण हे विवेकीकरण योग्य असल्याचे निवडले जात आहे आपण वास्तविकपणे नाडी आधाराच्या कार्याच्या दृष्टीने पी क्यू आणि एफ पर्याय देऊ शकता तर तुम्ही असे समजू शकता की प्रत्येक विभागात ते सतत स्थिर राहतील तर मग हेही संख्या बनतात प्रत्येक सेगमेंटसाठी आम्ही p q आणि f चे मध्यबिंदू किंवा व्हॅल्यू ठेवतो म्हणून आपल्यात सर्व काही इंटिग्रेट करण्यासाठी बहुवचन आहे शेवटच्या टर्मसाठी येथे एक रेषात्मक संज्ञा असेल तर या रेषांद्वारे गुणाकार हे क्वाड्रॅटिक असेल तर मूलत सर्व बहुवार्षिक शब्द त्यास समाकलित करण्यासाठी क्षुल्लक असतात तर आता नक्की काय आहे मला 5 व्हेरिएबल्स मध्ये एक समीकरण मिळाले आहे आणि मी पुढे काय करावे मला पुरेशी समीकरणे आणि पुरेशी व्हेरिएबल्स कशी मिळतील हा माझ्या हातात आहे मी W वेगवेगळ्या प्रकारात घालू शकतो आणि अधिक आणि अधिक समीकरणे मिळवतो प्रत्येक भिन्न विभागातील नॉन झेरो आहे तर मला वेगवेगळी समीकरणे मिळतील परंतु सर्व समीकरणामध्ये या Us चे काही संयोजन असेल तर आपण काय करतो तर मी m च्या विविध मूल्यांचा पर्याय ठेवतो ठीक आहे समीकरणांची प्रणाली मिळवा आता हे बघून मी म्हणालो की आपण तपशीलवार 1 डी उदाहरण घेऊ जेथे आपण समीकरण प्रणालीसह पाहू तर या प्रक्रियेचा कोणताही भाग आहे जो स्पष्ट नाही आता हे स्पष्ट करूया हे आता पूर्णपणे स्पष्ट करू या 1 ते 5 पर्यंत असेल जेथे ही काही अनियंत्रित गोष्ट आहे मला या घटकांशी संबंध नाही किंवा जे काही म्हणायचे आहे कारण तेथे 4 घटक आहेत तर m घटक संख्या असू शकत नाही m काहीतरी वेगळंच असेल की मला पुरेसे व्हेरिएबल्समध्ये पुरेशी समीकरणे मिळतील जे माझे उद्दिष्ट असेल तरच मी ते सोडवू शकेन म्हणूनच मी असे लिहिले आहे की एकतर असू शकते किंवा चे मूलभूत हेतूचे काही रेषात्मक संयोजन पुरेसे समीकरणे आणि पुरेसे व्हेरिएबल्स मिळविणे हे आहे हे कसे निवडायचे ते आपण पुढील स्लाइड्स मध्ये तपशीलवार पाहूया परंतु जर मूलभूत कल्पना पुरेशी व्हेरिएबल्समध्ये पर्याप्त समीकरणे असतील तर ती उद्दीष्टिका ठीक आहे तर आपण हे आत्तासाठी बाजूला ठेवू आता हे समीकरण पाहता आम्हाला f e m ची एक अत्यंत महत्त्वाची प्रॉपर्टी समजण्यास सक्षम असावी की मला एक विरळ समीकरणांची प्रणाली का मिळते आपण विखुरलेले का आहे ते मला सांगू शकता ठोस उदाहरण म्हणून आपण असे समजू या की आपण फक्त 1 समीकरण बघू तर आपण हे फंक्शन घेऊ तर हे घटक आहे 1 2 3 4 तर या आकार फंक्शनसाठी हे काय सूचक आहे एन घटक क्रमांक 2 डावा किंवा उजवा आहे डावीकडील डाव्या बाजूला 1 आहे म्हणूनच 1 होय ठीक आहे तर मी निवडत आहे मी या शेप फंक्शनसह कमकुवत फॉर्मची चाचणी करीत आहे आता आपण असा युक्तिवाद करू शकता की मला मिळणारी समीकरणांची पद्धत विरळ आहे हे कसे करावे ते पाहूया विद्यार्थी द्वितीय पद तर हे दुसरे टर्म जर मी पाहतो तर आपण सोप्या गोष्टीपासून दुसरे टर्म दुसर्या टर्मचे डोमेन म्हणजे काय ते प्रारंभ करूया फक्त घटक 2 आहे कारण मी निवडलेला हा एन हा शून्य नाही ई 2 करिता बरोबर आहे जर हे ई सर्व घटकांवर सारांश देत आहे तर जर हा e घटक 1 3 किंवा 4 वर गेला तर काय होईल विद्यार्थी 0 0 म्हणूनच ते यामध्ये दिसतील की ते 0 ने गुणाकार होणार नाहीत म्हणूनच आपण या समीकरणात या शून्य नसलेल्या केवळ अशाच अटी पाहू शकता जे यामध्ये Us शून्य नसतील यात दिसून येईल विद्यार्थीः ई बरोबर 2 ई बरोबर 2 क्रमांकात कोणता e कोणता Us आहे आपण बरोबर आहात e बरोबर 2 आहे e बरोबर 2 आहे त्यात Us कोणते आहे विद्यार्थी आणि आणि हो ते गुणाकार होणार नाही विद्यार्थी यू तर त्यास अधीन केले जाईल मला असे वाटते की मी येथे टर्म चुकली आहे का शेवटच्या टर्ममध्ये यू नसते होय शेवटच्या टर्ममध्ये यू नसतो विद्यार्थी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट वास्तविक होय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे समाविष्ट करू नये विद्यार्थीः द्वितीय टर्म शेवटचा टर्म विद्यार्थी शेवटचा आपण काय म्हणत आहात काय मी फक्त होय मध्ये मी चूक केली की नाही ते तपासू द्या होय आपण बरोबर आहात हो तर आपण म्हणत असलेली ही संज्ञा असावी आणि तर हे d x असेल बरोबर प्रत्येक विभागासाठी शेवटचे बिंदू तिथे असतील तर खरं तर हे शेवटचे बिंदू अगदी शेवटच्या बिंदूशिवाय वगळले जातील विद्यार्थीः संपूर्ण डोमेन ईंटेग्रेशन संपूर्ण डोमेन आहे विद्यार्थी बरोबर एंडपॉईंट टर्म आहे याचा प्रत्यक्षात समवेत समावेश आहे या समाप्तीच्या बिंदू प्रमाणे जसे मी सारांश दाखवित आहे तसेच आहे भागांद्वारे एकत्रीकरण तर तरीही ही संज्ञा आपल्याला त्रास देत नाही कारण डब्ल्यू मध्ये कोणतेही Us नाही तर या समीकरणात येणारे यू केवळ आणि असतील तर तुम्ही पाहता की मला हे सर्व 5 या एका समीकरणामध्ये मिळाले नाही परंतु आमच्या अविभाज्य समीकरणामध्ये लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा मी कोणालाही पल्स बेस फंक्शन घेतो तेव्हा मला सर्व घन समीकरणांची घनता मिळाली मला एन व्हेरिएबल्स मध्ये एन समीकरणे मिळाली आणि प्रत्येक समीकरणात सर्व व्हेरिएबल्स होते तर ही समीकरणांची दाट प्रणाली होती येथे आपण पहात आहात की खरं काय बचत आहे कारण की आधार आणि चाचणी ही दोन्ही उप डोमेन आहेत जी पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की असे कोणतेही ग्रीन फंक्शन नाही जे संपूर्ण शून्य नसलेले विभाग आहे ज्या कारणास्तव मला येथे सर्व नसलेल्या टर्म मिळाल्या कारण असे कोणतेही कार्य नाही की जे 1 विभाग दुसर्या विभागाला जोडत आहे म्हणूनच तेथे फक्त सामायिक केलेली कडा किंवा सामायिक नोड्स असल्यास तेथे कोणतेही जोड आहे तर हे आपल्याला एक देते तर आम्ही या वादाचा विस्तार करू शकतो भिन्न भिन्न अटी असल्याचे निवडल्यास आपल्यास प्रत्येक समीकरणात एकूण व्हेरिएबल्सची एक सबसेट असलेली एकूण संख्या मिळेल तर अशाप्रकारे समीकरणांची एकूणच विरळ प्रणाली मिळते